या लेक्चर मध्ये तुमचं स्वागत आहे या लेक्चर मध्ये आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे अजून एक एप्लिकेशन बघणार आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरस्टिकस बघितली नंतर आपण सर्किट बघितली आपण हे ही बघितले की कशाप्रकारे वेगवेगळ्या वेवफॉर्म साठी ही सर्किट आपण डिझाईन करू शकतो उदाहरणार्थ इंटिग्रेटर आणि डिफरंटशीएटर आणि इंटिग्रेटर आणि डिफरंटशीएटर अभ्यासताना मी तुम्हाला सांगितले होते की यांचा वापर फिल्टर म्हणून सुद्धा करू शकतो तर आता आपण हेच बघणार आहोत की ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हा फिल्टर म्हणून कसा वापरला जाऊ शकतो आणि फिल्टर्स म्हणजे नक्की काय जर आपण फिल्टरचा विचार केला तर आपण असे म्हणू शकतो की माणसाचं नाक हे एक फिल्टर आहे इथे आपण तुम्हाला लगेच समजावे म्हणून नाकाचे उदाहरण घेत आहोत तसेच जर आपण चहाचे उदाहरण घेतले तर आपण दूध आणि चहा चहापावडर पासून वेगळे करण्यासाठी जी जाळी वापरतो तीदेखील एक फिल्टर आहे फिल्टर म्हणजे नक्की काय तर एक अशी वस्तू जी आपल्याला नको असलेले सिग्नल किंवा नको असलेल्या गोष्टी काढून टाकायला मदत करते जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक्स विषयी बोलतो तेव्हा फिल्टर नको असलेले सिग्नल काढून टाकायला आणि हवे असलेले सिग्नल ठेवायला मदत करतो म्हणजेच तो हवे असलेल्या सिग्नलला जाण्यासाठी वाट देतो तर नको असलेले सिग्नल अडवतो आज आपण बघणार आहोत की ऑपरेशनल ऍम्प्लिफायर पासून वेगवेगळे फिल्टर आपण कसे डिझाईन करू शकतो जेव्हा मी ऑपरेशनल ऍम्प्लिफायर विषयी बोलतो तेव्हा तुम्हाला त्याची कॅरेक्टरस्टिकस माहित आहेत असे गृहीत धरतो म्हणूनच फिल्टर कसे डिझाईन केले जातात ते समजणे तुमच्यासाठी सोपे असेल फिल्टर्स हे खूप प्रकारचे असतात या लेक्चर मध्ये आपण वापरलेल्या कंपोनेंट्स आणि ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी च्या आधारावर आपण काही फिल्टर्स बघणार आहोत ते लो पास फिल्टर हाय पास फिल्टर पास द बँड ऑफ फ्रिक्वेन्सी फिल्टर किंवा रिजेक्ट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी फिल्टर असू शकतात याच आधारावर आपण फिल्टर्स ना नाव देतो तर इथे आपण बघू की फिल्टर्स म्हणजे नक्की काय आणि ऑपरेशनाल अंपलिफायर चा वापर करून फिल्टर्स कसे डिझाईन केले जातात तर हा आपला अकरावा क्लास आहे यात आपण फिल्टर अभ्यासणार आहोत जर तुम्ही फिल्टरची व्याख्या बघितली तर ती अतिशय सोपी आहे फिल्टर्स ही अशी सर्किट्स आहेत जी सिग्नलला जाण्यासाठी मार्ग देतात आपण असे म्हणू शकतो की हि सर्किट काही निवडक बंड ऑफ फ्रिक्वेन्सी ला जाण्यासाठी मार्ग देतात तर त्या बँड च्या बाहेरच्या फ्रिक्वेन्सी ला अडवतात जर तुम्ही एक अशी बंड ऑफ फ्रिक्वेन्सी निवडली जी तुम्हाला पास करायची असेल आणि त्या बंड ऑफ फ्रिक्वेन्सीच्या बाहेरची फ्रिक्वेन्सी अडवायची असेल तर तुम्ही तिथे फिल्टरचा वापर करू शकता फिल्टरच्या या गुणधर्माला फ्रिक्वेन्सी सीलेक्टिव्हिटी असे म्हणतात याला फ्रिक्वेन्सी सीलेक्टिव्हिटी असे म्हणतात कारण त्यात तुम्ही पूर्ण फ्रिक्वेन्सीज मधून किंवा बँड ऑफ फ्रिक्वेन्सीज मधून एखादी फ्रिक्वेन्सी निवडता आता पुढे फिल्टर्स हे पॅसिव्ह फिल्टर्स किंवा ऍक्टिव्ह फिल्टर्स असू शकतात पॅसिव्ह फिल्टर्स म्हणजे काय तर असे सर्किटस जे RC RL किंवा RLC यांचा वापर करून म्हणजेच रजिस्टर आणि कॅपॅसिटर रजिस्टर आणि इंडक्टर किंवा रजिस्टर कॅपॅसिटर आणि इंडक्टर यांच्यापासून बनलेली असतात पॅसिव कंपोनेंत्स काय असतात हे आपण आधीच बघितलेले आहे आता जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह फिल्टरस विषयी बोलता तेव्हा असे सर्किट ज्यामध्ये रजिस्टर आणि कॅपॅसिटर सोबत एक किंवा अनेक ऑपरेशनल ऍम्प्लिफायर काम करतात ते तुमचे ऍक्टिव्ह फिल्टर असू शकतात आता जर तुम्हाला असे प्रश्न पडले असतील की ऍक्टिव्ह फिल्टर चे उपयोग काय आणि ते कशासाठी वापरले जातात आणि आपण पॅसिव्ह फिल्टर वापरून सर्किट का बनवू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्ह फिल्टर चे पॅसिव्ह फिल्टर्स च्या तुलनेत उपयोग समजून घेतले पाहिजेत तर ते आपण पुढे पाहू पहिला उपयोग असा आहे की आपण ऍक्टिव्ह फिल्टर हे रिक्वायर् गेन प्रोव्हाइड करण्यासाठी डिझाईन करू शकतो आपण एक्टिव फिल्टर्स मध्ये गेन बदलू शकतो म्हणून यात पॅसिव फिल्टर सारखे एटीन्यूयेशन होत नाही जेव्हा आपण पॅसिव फिल्टर चा वापर करतो तेव्हा एटीन्यूयेशन आणि आणि लॉस होतो तर आपण ऍक्टिव्ह फिल्टर वापरून ही गैरसोय टाळू शकतो आणि गेन प्रोव्हाइड करू शकतो दुसरा उपयोग असा आहे की एक्टिव फिल्टर मध्ये लोडिंग ची समस्या येत नाही हे ऑप अँप च्या हाय इनपुट रजिस्टन्स आणि लोवर आउटपुट रजिस्टन्स मुळे होते आपण ऑप अँप ची कॅरेक्टरस्टिक बघितली आहेत त्यात 2 कॅरेक्टरस्टिक ही हाय इनपुट एमपीडन्स आणि लो आउटपुट एमपीडन्स अशी होती तर या कॅरेक्टरस्टिक मुळे ऍक्टिव्ह फिल्टर आपल्याला लोडींग इफेक्ट रिमू करायला मदत करतात तुम्ही लोडींग इफेक्ट प्रयोगामध्ये बघणार आहात आपण लोडींग इफेक्ट कशाप्रकारे काढू शकतो हे प्रयोगात बघणार आहोत तर उपयोग असा आहे की आपण ऑप अँप चा वापर करून लोडींग इफेक्ट टाळू शकतो म्हणूनच ऍक्टिव्ह फिल्टर मध्ये लोडींग इफेक्ट नसतो पॅसिव फिल्टर च्या तुलनेत ऍक्टिव्ह फिल्टर चा तिसरा उपयोग असा आहे की ऍक्टिव्ह फिल्टर्स हे स्वस्त असतात जर तुम्ही 741 ऑप अँप मोठ्या प्रमाणात खरेदी केलात तर तुम्हाला ते 10 to 15 INR प्रति ऍम्प्लिफायर असे मिळतील म्हणूनच तुम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकता आणि तुम्हाला ते स्वस्त पडेल म्हणूनच जर आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागत नाही आहेत तर आपण ऍक्टिव्ह फिल्टर का बरे घेऊ नये वरून ऍक्टिव्ह फिल्टर्स मध्ये लोडींग इफेक्ट नसतो आणि आपण त्यांचा गेन चेंज करू शकतो तर इथे पॅसिव फिल्टर च्या तुलनेतं ऍक्टिव्ह फिल्टर्स चे बरेच उपयोग आहेत म्हणून कोणीही ऍक्टिव्ह फिल्टर्स निवडेल आता ऍक्टिव्ह फिल्टर ची एप्लीकेशन्स काय आहेत तर ऍक्टिव्ह फिल्टर हे बहुतेक करून कम्युनिकेशन आणि सिग्नाल प्रोसेसिंग सर्किट मध्ये वापरले जातात म्हणूनच आज आपण बऱ्याच कम्युनिकेशन बेस् एप्लीकेशन्स मध्ये ऍक्टिव्ह फिल्टर चा वापर बघू शकतो तसेच ते एंटरटेनमेंट मेडिकल इलेक्ट्रॉनिक मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरले जातात तर मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फिल्टर कशाप्रकारे वापरले जातात हा एक वेगळा लेक्चर होऊ शकतो पण इथे आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की एकदा आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हा फिल्टर म्हणून कसा वापरला जातो हे शिकलो की आपल्याला तो कुठे वापरला जातो आणि त्याची एप्लिकेशन्स काय आहेत हे समजून घेतले पाहिजे तर फिल्टर्स चे मुख्य एप्लीकेशन हे कम्युनिकेशन सर्किटस मध्ये असते जेव्हा तुम्ही एखादे कम्युनिकेशन सर्किट बघता तेव्हा तुम्ही त्यात ऍक्टिव्ह फिल्टर्स आहेत का ते बघू शकता ते सिग्नल प्रोसेसिंग टूल्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा एंटरटेनमेंट पर्पजमध्ये असू शकतात जेव्हा आपण एंटरटेनमेंट असे म्हणतो तेव्हा त्याचा नक्की अर्थ काय असतो तर आपण व्हिडिओ गेम खेळत आहोत आणि त्या व्हिडिओ गेम मध्ये जे सर्किट आपण डिझाईन करतो त्यात काही फिल्टर असतात आणि आपण काही उपयोग बघणार आहोत ज्यांच्याविषयी मी आत्ता तुमच्याशी बोलली आहे तर पॅसिव फिल्टर च्या तुलनेत ऍक्टिव्ह फिल्टर चा वापर करून लोडींग इफेक्ट आपण कशाप्रकारे रिमू करू शकतो हे तुम्ही प्रयोगात सुद्धा बघणार आहात तर आपण इथे ऍक्टिव्ह फिल्टर्स च्या चार मूलभूत श्रेणी बघणार आहोत पहिली श्रेणी म्हणजे लो पास फिल्टर दुसरी हाय पास फिल्टर तिसरी बँड पास फिल्टर तर चौथी श्रेणी ही बँड रिजेक्ट फिल्टर अशी आहे हा प्रत्येक फिल्टर आपण ऑप अँप ऍक्टिव्ह इलेमेंट म्हणून RC RLकिंवा RLC सर्किट सोबत जोडून तयार करू शकतो दुसर म्हणजे डिजिटल फिल्टर्स हे डिजिटल कंप्यूटर किंवा स्पेशल पर्पज डिजिटल हार्डवेअर चा उपयोग करून बनवले जाऊ शकतात आता फिल्टर्स मध्ये अनलॉग किंवा डिजिटल असे दोन प्रकार पडतात म्हणूनच फिल्टर्स हे अनलॉग फिल्टर्स किंवा डिजिटल फिल्टर्स असू शकतात यात देखील श्रेणी वरून लो पास हाय पास बँड पास आणि बँड रिजेक्ट असे चार प्रकार पडतात पण जर तुम्हाला डिजिटल फिल्टर्स बनवायचे असतील तर ते डिजिटल कंप्यूटर किंवा स्पेशल पर्पज डिजिटल हार्डवेअर च्या मदतीने बनवू शकता अनलॉग फिल्टर्स हे एक तर पॅसिव्ह किंवा ऍक्टिव्ह असू शकतात आणि ते बहुतेक करून R L आणि C कंपोनेंट्स आणि ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा वापर करून बनवले जातात तर फिल्टर्स च्या डिजिटल फिल्टर्स आणि अनलॉग फिल्टर्स या दोन मुख्य श्रेणी आहेत तसेच आपल्याकडे लो पास फिल्टर्स हाय पास फिल्टर बँड पास फिल्टर्स आणि बँड रिजेक्ट फिल्टर्स आहेत तर आता आपण लो पास फिल्टरचा बेसिक फिल्टर रिस्पॉन्स बघणार आहोत लो पास फिल्टर म्हणजे काय तर असा फिल्टर जो फक्त लो फ्रिक्वेन्सीज पास करतो समजा तुमच्याजवळ 0 to 1 kilohertz अशी फ्रिक्वेन्सी आहे आणि तुम्हाला फक्त 0 to 200 hertz पर्यंत फ्रिक्वेन्सी पास करायची आहे आणि 200 hertz च्या वरील फ्रिक्वेन्सी अडवली गेली पाहिजे तर या स्थितीत तुम्ही लो पास फिल्टर डिझाईन करू शकता तो फिल्टर लो फ्रिक्वेन्सीज ला पास करेल आणि एका ठरावीक फ्रिक्वेन्सीच्या वरच्या हाय फ्रिक्वेन्सीज ला अडवेल त्या फ्रिक्वेन्सी ला क्रिटिकल फ्रिक्वेन्सी fc असे म्हणतात लो पास फिल्टर सोर्स पासून लोड पर्यंत लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्स चा मार्ग सोपा करतो तिथे सोर्स रजिस्टर R आणि कॅपॅसिटर C असतात आता लो पास फिल्टर लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्स चा मार्ग सोपा करतो तर हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स चा मार्ग कठीण बनवतो म्हणूनच जर तुम्ही लो पास फिल्टर चा आयडियल रिस्पॉन्स बघितला तर तो असा दिसेल तुमच्याकडे वाय एक्सिस वर गेन आहे तर एक्स एक्सिस वर फ्रिक्वेन्सी आहे आणि तुम्हाला असा फिल्टर डिझाईन करायचा आहे की जो फ्रिक्वेन्सी fc or fh च्या वरच्या फ्रिक्वेन्सी ला अडवेल आणि त्या फ्रिक्वेन्सी च्या खालच्या फ्रिक्वेन्सी ला पास व्हायला मदत करेल तरी इथे तुम्ही शार्प कट बघू शकता आणि तो एखाद्या भिंतीसारखा दिसतो इथे शार्प चेंज बघायला मिळतो कारण आपल्याला फक्त एका ठराविक बँड च्या फ्रिक्वेन्सी ला पास करायचे होते आणि या फ्रिक्वेन्सी च्या वरच्या फ्रिक्वेन्सी ला अडवायचे होते इथे ठराविक फ्रिक्वेन्सी पास होत आहे म्हणून याला बँड पास असे म्हणतात जर आपल्याला ही ठराविक फ्रिक्वेन्सी अडवायची असती तर त्याला स्टॉप बँड असे म्हणण्यात आले असते तर अशाप्रकारे तुम्ही फ्रिक्वेन्सी पास करू शकता स्टॉप करू शकता हा लो पास पॅसिव्ह फिल्टर किंवा लो पास ऍक्टिव्ह फिल्टर चा आयडियल रिस्पॉन्स आहे पण जेव्हा तूम्ही अॅक्च्युअल रिस्पॉन्स बघता तेव्हा तुम्हाला काय दिसते तुम्हाला इथे खूप काही गोष्टी दिसतील पहिली म्हणजे तुम्हाला कट ऑफ फ्रिक्वेन्सी दिसते आयडियल प्लॉट प्रमाणे ती अशी दिसायला हवी होती पण जेव्हा तुम्ही खरोखर चा प्रयोग करता तेव्हा तुमचा अॅक्च्युअल रिस्पॉन्स हा तुमच्या आयडियल रिस्पॉन्स पेक्षा वेगळा असतो इथे तुम्ही बघू शकता की तो हळू जाऊन एका ठराविक फ्रिक्वेन्सीच्या इथे स्टॉप होईल पण आपण फक्त त्याच फ्रिक्वेन्सीज गृहीत धरणार आहोत ज्या पूर्ण होल्टेजच्या 3 dB or 70 percent असतील आता या स्लोप ला रोल ऑफ रेट असे म्हणतात म्हणून हा सिंगल पोल RC फिल्टर चा रिस्पॉन्स आहे आणि हा ट्रांजीशन रिजन आहे आणि याच्यासाठी रोल ऑफ रेट हा minus 20 dB per decade असा असेल आणि हा तुमचा स्टॉप बँड रिजन आहे इथे तुम्ही दोन तीन शब्द बघीतले आहेत पहिला ट्रांजीशन रिजन असा आहे ट्रांजीशन रिजन हा पास बंड पासून स्टॉप बँड पर्यंत असतो दुसरा शब्द रिस्पॉन्स ऑफ सिंगल पोल RC फिल्टर असा आहे तर सिंगल पोल RC फिल्टर म्हणजे काय तर तिथे फक्त एक R आणि एक C असेल जर मी रजिस्टर्स आणि कॅपॅसिटर वाढवलेत तर ते two pole RC circuit three pole RC filter and so on and so forth असे बनेल सिंगल पोल RC फिल्टर साठी रोल ऑफ रेट हा 20 dB per decade असा असेल two pole RC filter साठी रोल ऑफ रेट हा 40 dB per decade असा असेल आणि अशाप्रकारे तो वाढत जाईल आणि हे तुम्ही जेव्हा आपण टू पोल RC सर्किट बघणारआहोत तेव्हा अभ्यासणार आहात आणि हा तुमचा स्टॉप बँड रिजन आहे जिथे फ्रिक्वेन्सी स्टॉप होते तर लो पास फिल्टर हा असा फिल्टर आहे जो 0 hertz पासून क्रिटिकल फ्रिक्वेन्सी पर्यंत ची फ्रिक्वेन्सी पास करतो क्रिटिकल फ्रिक्वेन्सी ही fc ने दर्शवली जाते आणि इतर सर्व फ्रिक्वेन्सी अटीन्यूएट करतो क्रिटिकल फ्रिक्वेन्सी च्या वरची कोणतीही फ्रिक्वेन्सी अटीन्यूएट केली जाईल अटीन्यूएट म्हणजे तो ती फ्रिक्वेन्सी पास करत नाही तर हा तुमचा लो पास फिल्टर रिस्पॉन्स आहे तर पास बँड म्हणजे काय तर पास बँड म्हणजे फिल्टरची अशी रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी जी फिल्टर मधून मिनिमम अटीन्यूएशन लॉस ने पास केली जाते आणि ते पास बंड रिस्पॉन्स पासून less than 3dB एवढी असते ट्रांजीशन रिजन ट्रांजीशन रिजन म्हणजे काय ट्रांजीशन रिजन फॉल ऑफ चा एरिया दाखवतो तुम्ही बघू शकता इथून फॉल ऑफ होत आहे तर हा ट्रांजीशन रिजन आहे स्टॉप बँड म्हणजे अशी रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी जात मोठ्या प्रमाणात अटीन्यूएशन होते तुम्ही बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात अटीन्यूएशन होत आहे हा स्टॉप बँड आहे आणि शेवटी आपल्याकडे क्रिटिकल फ्रिक्वेन्सी आहे ती fc ने दर्शवली जाते तिला कट ऑफ फ्रिक्वेन्सी असेही म्हणतात तुम्ही इथे कट ऑफ फ्रिक्वेन्सी बघू शकता कारण या फ्रिक्वेन्सी च्या वरील फ्रिक्वेन्सी अडवल्या जातात आणि अॅक्च्युअल रिस्पॉन्स मध्ये तुमच्या असे लक्षात येईल की हळूहळू ही अशा रिजन कडे जाते जिथे खूप कमी प्रमाणात फ्रिक्वेन्सी पास केल्या जातात क्रिटिकल फ्रिक्वेन्सी पास बँडचा शेवट दाखवते आणि साधारणपणे ती जिथे पास बंड रिस्पॉन्स 3 dB or 70 7 percent पर्यंत ड्रॉप होतो अशा पॉइंटला स्पॅसीफाय केली जाते क्रिटिकल फ्रिक्वेन्सी ही पास बँडचा शेवट असते आणि ती पास बंड रिस्पॉन्स च्या 70 7 percent एवढी असते किंवा आपण असे म्हणू शकतो की minus 3 dB एवढी असते बरोबर तर हे फिल्टर्स मधले रीजनस आहेत आता जर मला हा फिल्टर डिझाईन करायचं असेल तर मी तो खूपच सोपा पद्धतीने डिझाईन करू शकते मी एक रजिस्टर वापरला आहे पुढे मी एक कॅपॅसिटर वापरणार आहे आणि मी वोल्टेज अप्लाय केले आहे आणि मला असे दिसत आहे की हा फॉर्म्युला तुमच्या ओळखीचा आहे X 1 तर कॅपॅसिटर साठी लो फ्रिक्वेन्सी असताना काय होईल इथे कॅपॅसिटर नॉन कण्डक्टींग असेल लो फ्रिक्वेन्सी ला Xc हा खूप मोठा असेल म्हणून X 1 मोठा असेल आपण इथे लो फ्रिक्वेन्सी पास करत आहोत म्हणून Xc मोठा असेल आणि जेव्हा Xc मोठा असेल तेव्हा कॅपॅसिटर हा ओपन सर्किट समजला जातो याचाच अर्थ तो नॉन कण्डक्टींग असेल बरोबर म्हणून हे ओपन सर्किट आहे कृपया स्क्रीन कडे पहा इथे तुम्ही बघू शकता की कॅपॅसिटर हा नॉन कण्डक्टींग आहे बरोबर याचाच अर्थ हे ओपन सर्किट आहे म्हणूनच इनपुट ला लोवर फ्रिक्वेन्सी चे जे काही सिग्नल असतील ते आपल्याला आऊटपुटला दिसतील बरोबर DC फ्रिक्वेन्सी झिरो आहे Xc हा इनफायनाईट असेल बरोबर DC काय आहे f equals to 0 dc सिग्नल ची फ्रिक्वेन्सी 0 आहे म्हणून X हा Xc असेल आणि तो इनफायनाईट असेल या कंडिशन मध्ये Vo हा Vin एवढा किंवा Av हा युनिटी असेल इथे तुम्ही बघू शकता लो पास पासून ठराविक फ्रिक्वेन्सी पर्यंत जी आपली fc आहे फ्रिक्वेन्सीज पास करतो आणि हाय फ्रिक्वेन्सी तला काय होईल हाय फ्रिक्वेन्सीला Xc हा खूपच लहान असेल आणि Vo हा Vin शी तुलना करता लहान असेल जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसे Av किंवा गेन फॉल्स किंवा ग्रज्युअली ड्रॉप ऑफ होईल याचाच अर्थ जर मी फ्रिक्वेन्सी वाढवत राहिले तर माझा Xc हा कमी कमी होईल आणि तो शॉर्टटेड असा गृहीत धरण्यात येईल आत्तापर्यंत तो कण्डक्टींग नाही आहे या केस मध्ये लो फ्रिक्वेन्सीला तो कण्डक्टींग नव्हता आता तो पूर्णपणे शॉर्टटेड आहे कारण हाय फ्रिक्वेन्सी ला Xc लहान असेल याचाच अर्थ आउटपुट हळूहळू कमी कमी होत जाईल आणि शेवटी तिथे या सर्किट मधून कोणतीच फ्रिक्वेन्सी पास होणार नाही तर इथे तुम्हाला फक्त कॅपॅसिटर चा रोल अभ्यासायचा आहे जर तुम्ही कॅपॅसिटर चा रोल समजून घेतलात तर तुम्हाला फिल्टर्स समजून घेणे अतिशय सोपे होईल आयडीएल लो पास फिल्टरची बँडविडथ ही fc एवढी असते जेव्हा Xc R असतो तेव्हा लो पास फिल्टर ची क्रिटिकल फ्रिक्वेन्सी उद्भवते आणि ती fc 1 या सूत्राने मोजू शकतो म्हणजेच जर मी फिल्टर डिझाईन केला तर माझ्याजवळ काय असेल रजिस्टर कॅपॅसिटर आणि आउटपुट वोल्टेज Vo i e C R and signal म्हणून R आणि C च्या व्हॅल्यू वरून मी माझी क्रिटिकल फ्रिक्वेन्सी ठरवू शकते क्रिटिकल फ्रिक्वेन्सी म्हणजे जिथे अटीन्यूएशन सुरू होते आणि आपण ते minus 3 dB एवढे गृहीत धरले आहे बरोबर म्हणूनच जेव्हा X हा R एवढा असतो आणि तो fc 1 या सूत्राने मोजू शकतो तेव्हा लो पास फिल्टर ची क्रिटिकल फ्रिक्वेन्सी उद्भवते तर आत्तापर्यंत आपण लो पास फिल्टर बघत होतो पण तो पॅसिव्ह फिल्टर होता आपण फक्त रजिस्टर आणि कॅपॅसिटर असलेल्या सर्किट चा अभ्यास करत होतो यापुढे आपण लो पास ऍक्टिव्ह फिल्टर बघणार आहोत जेव्हा तुम्ही लो पास ऍक्टिव्ह फिल्टर म्हणता तेव्हा त्यात ऍम्प्लिफायर असतो आणि ऍम्प्लिफायर काय आहे तर ऍम्प्लिफायर हा युनिटी गेन ऍम्प्लिफायर आहे आपण ऑप अँप बघितलेला आहे बरोबर आपण ऑप अँप चे सर्किट बफर युनिटी गेन ऍम्प्लिफायर किंवा वोल्टेज फॉलोवर म्हणून बघितलेले आहे या तिन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत हे सर्किटस इथे दाखवलेले आहेत आता जर मी युनिटी गेन ऍम्प्लिफायर लो पास फिल्टर म्हणजेच RC फिल्टर ला जोडला तर हा माझा ऍक्टिव्ह फिल्टर बनेल फर्स्ट ऑर्डर लो पास ऍक्टिव्ह फिल्टर मध्ये RC फिल्टर स्टेटस असते जी नॉन इन्वर्तींग ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ला लो फ्रिक्वेन्सी पार्ट इनपुट म्हणून पुरवते ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या नॉन इन्वर्तींग टर्मिनल ला सिग्नल दिला जातो म्हणून हा RC फिल्टर आहे VO हे आउटपुट आहे जर ते दिलेले नसेल तर ते ग्राउंड आहे असे गृहीत धरा आणि तयार झालेला वोल्टेज हा ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या नॉन इन्वर्तींग टर्मिनल ला दिला जातो फर्स्ट ऑर्डर लो पास फिल्टर आणि दोन ऍक्टिव्ह फिल्टर जात RC फिल्टर स्टेट असते जी लो फ्रिक्वेन्सी पार्ट नॉन इन्वर्तींग ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या इनपुट ला पुरवते ऍम्प्लिफायर ला वोल्टेज फॉलोवर बफर किंवा युनिटी गेन ऍम्प्लिफायर असे कॉनफिगर केले आहे जो DC गेन 1 देतो AV1 म्हणून फक्त RC फिल्टर चा गेन युनिटी पेक्षा कमी असतो पण जेव्हा तुम्ही युनिटी गेन ऍम्प्लिफायर वापरता तेव्हा त्याचा गेन एक असतो या कॉन्फिगरेशन चा उपयोग असा आहे की ऑप अँप चा हाय इनपुट एमपीडन्स फिल्टरच्या आउटपुट चे एक्सेसीव लोडींग थांबवतो आणि त्याचा लो आउटपुट एमपीडन्स फिल्टरच्या कट ऑफ फ्रिक्वेन्सी ला चेंजिंग एमपीडन्स लोड पासून बाधित होण्यापासून वाचवतो पहिला उपयोग असा आहे की हाय इनपुट एमपीडन्स एक्सेसीव लोडींग थांबवतो आणि दुसरा उपयोग म्हणजे लो आउटपुट एमपीडन्स फिल्टरच्या कट ऑफ फ्रिक्वेन्सी ला लोड च्या चेंजिंग एमपीडन्स पासून बाधित होण्यापासून वाचवतो जर मी हा पुढे कनेक्ट केला आणि लोड चेंज केला तर तो बाधित होणार नाही कारण या ऍम्प्लिफायर चा आउटपुट एमपीडन्स लो आहे जर तुम्ही लोड रजिस्टर बदलात तर तो फिल्टर रिस्पॉन्स ला बाधित करणार नाही कॉन्फिगरेशन जरी फिल्टर ला चांगली स्टॅबिलिटी देत असले तरी त्यात काही मोठ्या त्रुटी आहेत तर दोष असा आहे की यात वोल्टेज गेन नसतो जे काही वोल्टेज तुम्ही आपलाय कराल तेच तुम्हाला आउटपुट ला मिळेल मी असे म्हणू शकते की vf हे फिल्टर चे आउटपुट आहे जेव्हा आपण Vout बघू तर तो vf एवढाच असेल कारण इथे वोल्टेज गेन 1 आहे कारण हा युनिटी गेन ऍम्प्लिफायर आहे म्हणूनच इथे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या आउटपुट ला कोणताही वोल्टेज गेन नाही आहे इथे जरी वोल्टेज गेन युनिटी असला तरी पावर गेन खूप जास्त आहे जरी हा वोल्टेज ला फॉलो करत असला तरी तो करंट वाढवेल म्हणून पावर खूप जास्त असेल म्हणजेच आउटपुट एमपीडन्स हा त्याच्या इनपुट एमपीडन्स पेक्षा खूप कमी असेल जर तुम्हाला वोल्टेज गेन 1 पेक्षा जास्त हवा असेल तर तुम्ही पुढील सर्किट चा वापर करू शकता या सर्किट मध्ये आपल्याकडे ऍक्टिव्ह लो पास फिल्टर एप्लीकेशन सोबत आहे इथे मी नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर जोडलेला आहे म्हणून इथे सर्किट चा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा RC फिल्टर प्रमाणेच असेल पण आउटपुट चा एम्पलीट्यूड पास बँड गेन AF ने वाढवलेला आहे म्हणून आपल्याकडे 1R2R1 एवढा गेन आहे इथे मी R2 ची आणि R1 ची व्हॅल्यू बदलून या फिल्टर सर्किट चा गेन ठरवू शकते आणि म्हणूनच हा एप्लीकेशन सोबत ऍक्टिव्ह लो पास फिल्टर बनतो या कोर्सच्या शेवटी तुम्ही पुढील सर्किट्स डिझाईन करू शकता जसे फिल्टर सर्किटस ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा उपयोग करून अनलॉग सर्किट्स आणि मोस्फेटचा उपयोग करून सर्किट्स इथे आपण थोडासा मागचा भाग बघू येथे AF हा फिल्टर चा पास बँड गेन आहे f ही इनपुट सिग्नल ची फ्रिक्वेन्सी आहे आणि fc ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे तर अशाप्रकारे आपण लो पास फिल्टर चे ऑपरेशन तपासून पाहू शकतो म्हणूनच खूप लो फ्रिक्वेन्सीस ला f हा fc पेक्षा लहान असेल आणि माझे आउटपुट Vout by Vin equals to AF असे असेल बरोबर जर या ठराविक केस साठी माझा f हा fc पेक्षा लहान असेल तर माझा Vout हा AF एवढा असेल f हा fc एवढा असताना माझा AV हा Vout by Vin असा असेल म्हणजे AF by root 2 किंवा 0 हाय फ्रिक्वेन्सी ला तो AF पेक्षा लहान असेल म्हणून इथे आपण असे म्हणू शकतो की ऍक्टिव्ह लो पास फिल्टर जवळ 0 hertz to high frequency cut off point fc पर्यंत कॉन्स्टंट गेन AF असतो Fc ला गेन 0 707 of AF एवढा असतो आणि fc नंतर जशीजशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते तसा गेन कमी होतो हे आपण ग्राफ मध्ये बघू शकतो हा गेन वर्सेस फ्रिक्वेन्सी ग्राफ आहे fc फ्रिक्वेन्सी hertz मध्ये दिली आहे तर गेन हा डेसिबल मध्ये दिला आहे म्हणून जेव्हा फ्रिक्वेन्सी टेनफोल्ड ने वाढते म्हणजेच वोल्टेज गेन भागिले 10 तर आपण असे म्हणू शकतो की fc is decreased at the constant आणि गेन डिक्रिज म्हणजे काय तर जेव्हा गेन डिक्रिज होतो तेव्हा प्रत्येक वेळी फ्रिक्वेन्सी 10 ने वाढते जर गेन 20 decibels ने कमी झाला तर प्रत्येक वेळी फ्रिक्वेन्सी 10 ने वाढेल जेव्हा आपण फिल्टर सर्किट चा अभ्यास करत असतो तेव्हा सर्किटच्या पास बँड गेन चा म्याग्निटुड हा डेसिबलस किंवा वोल्टेज गेन चे फंक्शन असा दर्शवतात आणि तो एका ठराविक सूत्राने दाखवला जातो ते सूत्र तुम्ही इथे बघू शकता वोल्टेज चा म्याग्निटुड A equals to 20logVout Vin or 3 dB असा दाखवला जातो म्हणून 3 dB equals to 20log0 707Vout Vin तर अशाप्रकारे तुम्ही लो पास फिल्टर मध्ये वोल्टेज गेन च्या म्याग्निटुड साठी सूत्र लिहू शकता आता आपण सेकंड ऑर्डर लो पास ऍक्टिव्ह फिल्टर पाहू आता जर मी एक कॅपॅसिटर आणि आणखी एक रजिस्टर resistor वाढवला तर तो सेकंड ऑर्डर बनेल आता आपल्याकडे दोन R आणि दोन C आहेत तरीही गेन सारखाच राहील Av 1 R2R1 सिंगल ऑर्डर साठी फ्रिक्वेन्सी चे सूत्र असे होते fc 1 2 π जर मी हे सूत्र वापरले तर माझे फ्रिक्वेन्सी सूत्र पुढील प्रमाणे बनेल fc 12 π√ R1C1R2C2 तर या केस मध्ये fc 1 2 π √R3R4C1C2 म्हणून जर माझ्याजवळ R3 R4 and C1 C2 असेल तर माझा fc 1 2 π √ R2C2 or fc 1 2 πRC इथे मी असे म्हणत आहे की जर तुम्ही हे सर्किट बघितले आणि क्रिटिकल फ्रिक्वेन्सी साठी सूत्र बघितले तर ते पुढील प्रमाणे असेल fc 1 2 π √R3R4C1C2 ते हे सर्किट आहे इथे नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर आहे नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा गेन असा असेल Av 1 R2 R1 फ्रिक्वेन्सी साठी पुढील सूत्र आहे fc 12 π√ R1C1R2C2 आता जर माझ्याजवळ R3 R4 असेल तर या ठराविक केस मध्ये आणि C1 C2असेल तर fc 1 2 π √ R2C2 याचाच अर्थ fc 1 2 πRC जी माझ्या फर्स्ट ऑर्डर लो पास ऍक्टिव्ह फिल्टर एवढी आहे क्रिटिकल फ्रिक्वेन्सी चे सूत्र हे फर्स्ट ऑर्डर लो पास ऍक्टिव्ह फिल्टर सारखेच आहे फर्स्ट ऑर्डर लो पास फिल्टर च्या पॅसिव फिल्टर प्रमाणे ऍक्टिव्ह फिल्टर चे सुद्धा सेकंड लो पास ऍक्टिव्ह फिल्टर मध्ये RC नेटवर्क जोडून रूपांतर करता येते सेकंड ऑर्डर लो पास ऍक्टिव्ह फिल्टर चा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा फर्स्ट ऑर्डर सारखाच असतो फक्त यात स्टॉप बँड रोल ऑफ रेट हा फर्स्ट ऑर्डर पेक्षा दुप्पट असतो याचाच अर्थ जर तुम्ही फर्स्ट ऑर्डर लो पास फिल्टर बघितलात तर तुमचा रोल ऑफ रेट 20 dB per decade एवढा होता सेकंड ऑर्डर लो पास फिल्टर मध्ये रोल ऑफ रेट हा 40 dB per decade एवढा असेल हेच आपण अभ्यासले आहे की रोल ऑफ रेट वाढतो म्हणूनच जर मी रोल ऑफ रेट वाढवत केली तर तो रिस्पॉन्स याच्यासारखा दिसेल अजूनही माझा रोल ऑफ रेट वाढत आहे म्हणून रिस्पॉन्स असा दिसेल हा माझा आयडियल रिस्पॉन्स आहे तो असा दिसला पाहिजे बरोबर तर इथे रोल ऑफ रेट वाढवण्याचा अर्थ असा आहे की माझा अॅक्च्युअल रिस्पॉन्स हा माझ्या आयडियल रिस्पॉन्स च्या जवळ येत आहे जेव्हा तुम्ही ग्राफ प्लॉट करणार तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा y axis हा गेन आहे जो डेसिबल मध्ये हे असतो आणि फ्रिक्वेन्सी x axis वर असेल fc ही तुमची क्रिटिकल फ्रिक्वेन्सी आहे f ही फ्रिक्वेन्सी आहे जी नेहमी hertz मध्ये असते म्हणून तुम्हाला hertz लिहावे लागेल तसेच गेन लिहावा लागेल ग्राफ प्लॉट करताना नेहमी युनिट्स लिहा कारण ते महत्वाचे आहे आता आपण पुढची स्लाईड पाहूयात जात सेकंड ऑर्डर पास फिल्टर चा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा फर्स्ट ऑर्डर सारखाच आहे फक्त स्टॉप बँड रोल ऑफ रेट हा फर्स्ट ऑर्डर च्या दुप्पट आहे तो 40 dB per decade एवढा आहे म्हणून सेकंड ऑर्डर लो पास फिल्टर 9second low pass order filters साठी सारख्याच डिझाईन्स लागतील तर हे आपले सर्किट आहे आणि हे आपले सूत्र आहे आता जर मी हे वापरले तर माझ्याकडे कॅसकॅडेड वोल्टेज गेन आहे जेव्हा आपण हाय ऑर्डर फिल्टर्स बनवण्यासाठी फिल्टर सर्किट ला कॅसकॅडिंग करतो तेव्हा फिल्टरचा ओव्हरऑल गेन हा प्रत्येक स्टेज च्या गुणाकारा एवढा असतो उदाहरणार्थ समजा पहिला स्टेज चा गेन 10 आहे दुसऱ्या 32 आहे आणि तिसऱ्या स्टेज चा गेन 100 आहे बरोबर जर मी हे फिल्टर कॅसकॅड केले तर ओवरऑल गेन हा 32000 एवढा असेल कारण 10 गुणिले 32 गुणिले 100 बरोबर AV Av1 x Av2 x Av3 म्हणून Av हा 10 गुणिले 32 गुणिले 100 - 32000 म्हणून AV हा डेसिबल मध्ये 20 log 32000 there will be 90 dB असा असेल बरोबर म्हणून जर मी 90 dB बघितले तर ते 20 30 and 40 90 db would be about 20 dB plus 30 dB plus 40 dB असे असतील बरोबर तर फिल्टर्सच्या बाबतीत वोल्टेज गेन कॅसकॅडिंग करणे सोपे आहे आता नंबर ऑफ फिल्टर्स कॅस्कॅडींग cascading ने वाढवू शकतो फिल्टर पोल्स 1 RC to 2 RC to 3 RC असे आहेत इथे तुम्ही 3 R आणि Cs बघू शकता बरोबर 1 RC 2 RC and 3 RC right that means इथे हा तीन पोल किंवा थर्ड ऑर्डर लो पास फिल्टर आहे थ्री पोल्स फिल्टर बनवण्यासाठी टू पोल फिल्टर वन पोल फिल्टर सोबत कॅसकॅड करावा लागेल आता आपण लो पास फिल्टर चे उदाहरण बघू तुम्ही इथे हे सर्किट बघू शकता प्रश्न असा आहे की हाय कट ऑफ फ्रिक्वेन्सी साठी लो पास फिल्टर डिझाईन करा तर इथे आपल्याला कट ऑफ फ्रिक्वेन्सी fc जी 2 kilohertz एवढी दिलेली आहे त्यासाठी फिल्टर डिझाईन करायचा आहे इथे पास बँड गेन 2 दिला आहे बरोबर इथे इनपुट कुठे आहे तर ते नॉन इन्वर्तींग टर्मिनल ला आहे तर हा नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर सारखा दिसत आहे बरोबर तर नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर साठी पुढील गोष्टी आपल्याला माहित आहेत dc gain 1 plus feedback Rf and Ri1 plus Rf by Ri तर fc दिलेला आहे R दिलेला आहे R is 1 kilo ohm एवढा आहे आणि C सुद्धा दिलेला आहे fc 1 2πRC लो पास फिल्टर साठी क्रिटिकल फ्रिक्वेन्सी चे सूत्र काय आहे fc 1 2 πRC आपल्याला हे माहित आहे म्हणून C बरोबर C 1 2πRfc म्हणून जेव्हा तुम्ही हे सोडवता इथे तुम्हाला fc ची व्हॅल्यू माहित आहे R माहित आहे तेव्हा तुम्हाला C 79 57 nano farad असे मिळते आपल्याला हवा असलेला पास बँड गेन 2 एवढा आहे याचाच अर्थ आपल्याकडे पुढील सूत्र आहे 1 Rf Ri 2 बरोबर 2 1 Rf Ri आता जर अशी केस असेल याचा अर्थ माझा Rf Ri Ri हा 1 असेल 2 1 right आता माझा Rf काय असेल समजा तुम्हाला लो पास फिल्टर डिझाईन करायचा असेल आणि Rf आणि R ची व्हॅल्यू दिली नसेल तर तुम्ही तो कशाप्रकारे डिझाईन कराल जर मी तुम्हाला एक उदाहरण दिले जात तुमच्याजवळ कट ऑफ फ्रिक्वेन्सी fc आहे आणि गेन आहे तर तुम्ही फिल्टर कसा डिझाईन कराल तर तुम्हाला हे माहित आहे fc 1 2 πRC येथे आपण R हा 1 kilo ohm एवढा गृहीत धरू शकतो बरोबर नंतर c ची व्हॅल्यू शोधू शकतो नंतर तुम्ही त्या व्हॅल्यूज पुन्हा इक्वेशन मध्ये ठेवू शकता आता 1 Rf Ri हा तुमचा नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा गेन आहे जेव्हा तुम्ही Rfआणि Ri ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवता तर इथे आपल्याला Rf and Ri ची व्हॅल्यू माहित नाही आहे पण आपल्याला गेन माहिती आहे आपल्याला Rf Ri हा 1 आहे हे सुद्धा माहित आहे कारण 1 अधिक Rf by Ri बरोबर 2 म्हणून Rf Ri equals to 2 1 तो 1 असेल याचाच अर्थ Rf हा Ri एवढा पाहिजे आपण कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो आपण येथे 10 kilo ohms घेऊ तर आता तुमच्याजवळ Rf Ri C R च्या व्हॅल्यू आहेत तर अशाप्रकारे तुम्ही हा लो पास एक्टिव फिल्टर डिझाईन करू शकता आपण इथे अजून एक उदाहरण घेऊयात जर तुम्हाला एखादे सर्किट दिले ज्यात R3 3 kilo ohm C0 047 microfarad Ri27 kilo ohm Rf20 kilo ohm असे आहेत तर हाय फ्रिक्वेन्सी कट ऑफ किंवा fh पास बँड गेन Ao मध्ये कॅल्क्युलेट करा इथे आपल्याला कट ऑफ फ्रिक्वेन्सी शोधायची आहे म्हणून fcfh12πRC आता जर मी R3 3 kilo ohm C0 047 microfarad या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवल्या तर उत्तर fh1 026 kilohertz एवढे असेल आता मला बँडपास गेन विचारला आहे हा नॉन इन्वर्तींग एंपलीफायर आहे आपल्याला बँड पास गेन RfRi माहित आहे इथे जर आपण व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवली तर आपल्याला एवढा गेन 1 74 मिळेल अशाप्रकारे तुम्ही लो पास ऍक्टिव्ह फिल्टर चा गेन शोधू शकता जर तुम्हाला व्हॅल्यू दिल्या असतील तर तुम्ही सर्किट डिझाईन करू शकता आणि जर तुम्हाला सर्किट दिले असेल तर तुम्ही व्हॅल्यू शोधू शकता फिल्टरच्या व्हॅल्यू कट ऑफ फ्रिक्वेन्सी गेन रजिस्टर कॅपॅसिटर इत्यादी तर या माॅड्यूल मध्ये आपण लो पास फिल्टर बघितला तसेच आपण पॅसिव फिल्टर ऍक्टिव्ह फिल्टर आणि काही उदाहरणे बघितली आहेत पुढच्या माॅड्यूल मध्ये आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा वापर करून हाय पास एक्टिव फिल्टर कसा डिजाइन केला जातो ते बघणार आहोत आपण पुढच्या क्लासमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या येथे मी आपला निरोप घेते